नमस्कार आपण सर्विस मार्केटिंग विथ अ प्रॅक्टिकल अँप्रोच या वरील आपला पाठ कायम ठेवू प्रस्तुत पाठ क्रमांक 27 हा भौतिक पुराव्यांच्या रचने बाबत आहे आपण सेवा गुणवत्तेचा भौतिक पुरावा काय असतो भौतिक वातावरणाच्या भूमिका काय आहेत भौतिक वातावरण आणि सेवा उपभोक्ता यांच्यातील संबंध आणि भौतिक सुविधांची रचना आणि देखभाल याद्वारे कोणती भूमिका निभावली जाते या बाबत चर्चा करू सेवा गुणवत्तेचा भौतिक पुरावा काय आहे सेवा पर्यावरण या मध्ये सुविधा केंद्राची बाह्य संरचना संकेतचिन्ह वाहनतळ पार्किंग सेवा केंद्राची जागा आणि आसपासचे वातावरण यांचा समावेश होतो तर सेवा केंद्राच्या अंतर्गत संरचनेत उपकरणे संकेत चिन्हाची प्रतिकृती हवेची गुणवत्ता आणि तापमान यासारख्या सुविधाचा अंतर्भाव असतो इतर मूर्त घटकांमध्ये बिझनेस कार्ड्स स्टेशनरी देयक प्रपत्रे अहवाल कर्मचाऱ्याचा पोशाख गणवेश माहितीपत्रके वेब पेज आणि व्हर्च्युअल सर्व्हिसस्केप म्हणजेच ऑनलाइन सेवा पर्यावरणाचा समावेश होतो तर भौतिक वातावरण याद्वारे साकारल्या जाणाऱ्या भूमिका ह्या पॅकेजची व्यवस्था करणे सुविधा पुरविणे सामाजिकता जपणे सेवेचे वेगळेपण टिकवणे या आहेत तर सेवा केंद्रातील भौतिक वातावरण हे सेवा वापरणाऱ्या ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना प्रभावित करते सेवा केंद्रातील भौतिक वातावरण हे विविध भूमिका बजावू शकते ज्याची चर्चा खालील विभागांमध्ये केलेली आहे पॅकेज सेवेचा भौतिक पुरावा हा उत्पादनाच्या पॅकेजिंग सारखीच भूमिका पार पाडत असतो भौतिक वातावरण त्या सेवेस एका आवरणात गुंडाळून त्याची वैशिष्ट्ये ग्राहकापर्यंत पोहोचविण्याचे कार्य करते स्वच्छ व सुरक्षित सेवा परिसर हा ग्राहकांना उत्कृष्ट दर्जाच्या सेवेची अनुभूती प्रदान करतो आणि ग्राहकांना त्या सेवेशी संबंधित असल्याचा अभिमान वाटावा अशी भावना त्यांच्या मनात निर्माण करतो म्हणजेच ते ग्राहकांना प्राप्त झालेल्या लाभाची प्रतिमा विस्तारित करते व्यवस्था पुरविणे कोणत्याही अडथळ्याविना असणारा सेवेचा परिसर कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि ग्राहकांचे समाधान यांच्यात वाढ करू शकतो आरामदायक आसनव्यवस्था या सारखे भौतिक पुरावे ग्राहकांच्या गरजेशी जुळतात आणि त्यामुळे त्यांच्या मनात सेवेच्या गुणवत्तेची धारणा वाढते सामाजिकरण सेवा स्वीकारणारे ग्राहक आणि सेवा प्रदान करणारे कर्मचारी यांच्या मधील तसेच या ग्राहक आणि कर्मचाऱ्यांचा आपसातील संवाद साधून त्यांचे सामाजिकरण करताना सेवा पर्यावरण मदत करते कारण प्रत्यक्षात सेवेचे हस्तांतरण हे परस्पर संवादाच्या आधारेच होत असते भौतिक पुरावे देखील सेवेबाबतची मानसिकता निश्चित करत असतात जसे कि मनोरंजनाच्या सेवांमधील आनंदी मानसिकता कार्यालयामधील व्यावसायिक मानसिकता आरोग्यविषयक सेवेमधील शांत आणि आरामदायक मानसिकता वेगळेपण जपणारे जेंव्हा सेवेची निर्मिती हि ग्राहकांच्या विशिष्ठ वर्गाकरिता तसेच त्यांची अभिरुची व प्राथमिकते नुसार आणि ज्या करीता ते ग्राहक पैसे देण्यास इच्छुक आहेत त्यानुसार केली जाते तेंव्हा भौतिक पुरावे त्या सेवांमधील वेगळेपण आणि स्थान ठरविण्यात मदत करत असतात उदाहरणार्थ उच्च किंमतीच्या वरिष्ठ दर्जाच्या क्षेत्राचे वेगळेपण हे कमी किमतीच्या साधारण दर्जाच्या सेवा क्षेत्राच्या तुलनेत राखण्याकरिता तेथील भौतिक पुरावे वाढविले जातात भौतिक पुरावा आणि सेवा ग्राहक यांच्यातील संबंध प्रोफेसर मेरी बिटनर यांनी 1992 मध्ये सेवा प्रदान करणाऱ्या संस्थांमध्ये सेवा केंद्रातील पर्यावरण आणि त्याचे उपभोक्ते यांच्यामधील संबंध समजून घेण्यासाठी एक संरचना सादर केली ती संरचना खाली चित्रित केली आहे अश्याप्रकारे आपल्याकडे भौतिक पुरावे आहेत आपल्याकडे समग्र पुरावे आणि अंतर्गत प्रतिसाद आणि वर्तवणूक हे घटक आहेत त्यामुळे भौतिक पुरावा या अंतर्गत सभोवतालची परिस्थिती जसे कि तापमान हवेची गुणवत्ता आवाज संगीत गंध आणि इतर या सारख्या घटकांचा समावेश होतो समग्र वातावरण म्हणजे उपकरणे फर्निचर इत्यादी सारख्या कार्याची जागा चिन्हे व्यापारचिन्ह आणि कलाकृती जसे संकेतिक चिन्ह वैयक्तिक कलाकृती सजावटीचे प्रकार इत्यादी यांचा समावेश सेवा केंद्रातील समग्र वातावरणा मध्ये होतो या समग्र सेवा वातावरणाचे अवलोकन ग्राहका मार्फत केले जाते या नंतर आपण अंतर्गत प्रतिसादांकडे जावू हे प्रतिसाद समजून घेता येणारे भावनिक किंवा मानसिक या प्रकारचे असतात समजून घेता येणारे प्रतिसाद म्हणजे सेवेबाबतचा विश्वास त्यांचे वर्गीकरण प्रतीकात्मक अर्थ भावनिक म्हणजे मानसिकता आणि वृत्ती शारीरिक प्रतिसाद म्हणजे वेदना आराम हालचाल आणि शारीरिक तंदुरुस्ती होय ते कर्मचाऱ्यांच्या प्रतिसादाचे प्रकार आहेत आणि ग्राहकांच्या प्रतिसादाचे प्रकार हे विश्वास वर्गीकरण प्रतीकात्मक अर्थ मानसिकता वृत्ती वेदना आराम हालचाल आणि शारीरिक तंदुरुस्ती आहेत हे सर्व ग्राहकांच्या प्रतिसादाचे प्रकार आहेत त्यामुळे कर्मचाऱ्यांचे प्रतिसाद हे कर्मचाऱ्यांचे वर्तन निश्चित करतात जसे कि सेवा व्यवसायातील संलग्नता नवीन संशोधन अधिक काळ सेवा व्यवसायात राहणे वचनबद्धता आणि गरजा पूर्ण करणे याचबरोबर ग्राहकांच्या प्रतिसाद हा त्यांचे वैयक्तिक वर्तन निश्चित करतो जसे कि त्या सेवा व्यवसायाकडे आकर्षित होणेनवीन सेवा शोधणे गरजा पूर्ण करणे पैसे खर्च करणे आणि सेवा पुन्हा खरेदी करणे यांचा समावेश होतो आणि मग अश्या प्रकारे ग्राहक आणि कर्मचारी यांच्या मधील तसेच ग्राहकांचा आपसामधील आणि कर्मचाऱ्यांचा आपसामध्ये सामाजिक सुसंवाद होतो तर अशा प्रकारे कर्मचारी आणि ग्राहकांचे प्रतिसाद व वर्तन याचा एक आराखडा किंवा भौतिक स्वरूप या आकृतीत चित्रित केले गेले आहे आपल्या सेवा व्यवसायाचा उद्देश ग्राहकांना आकर्षित करणे आणि सेवेच्या अनुभवाचा आनंद घेताना आपण त्यांच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहेत हे सुनिश्चित करणे हा आहे त्यांना आपल्या कंपनीकडून शुद्ध लाभ मिळाला आहे अशी जाणीव झाल्यास ते त्यांचे पैसे खर्च करू इच्छितात जर तेआपल्या सेवेवर समाधानी असतील तर ते आपली सेवा पुन्हा खरेदी करतील आणि आपल्या सेवेची इतरांना शिफारस करतील आपले कर्मचारी प्रामुख्याने ग्राहकांची सेवा करतील आपल्या सेवा केंद्रातील वातावरणात त्यांना आरामदायक वाटणे महत्वाचे आहे यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांचे कर्तव्य पूर्ण होईपर्यंत आपल्या संस्थेसोबत राहावे वाटण्यास मदत होईल आणि दीर्घकाळा करिता ग्राहकांच्या आणि आपल्या संस्थेच्या हिताकरिता अतिरिक्त संशोधन करावेसे वाटेल आत्तापर्यंत आपल्याला हे चांगलेच माहित झाले आहे की सेवा प्रामुख्याने कर्मचारी आणि ग्राहक यांच्यात आणि त्यांच्यामधील परस्पर संवादाद्वारे वितरीत केल्या जातात याकरिता वरील प्रमाणे अपेक्षित वर्तवणूक प्रभावीपणे आणि कार्यक्षमतेने घडू शकण्यासाठी त्यांना वातावरणातून योग्य संकेत मिळणे महत्वाचे आहे जे ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये योग्य अंतर्गत प्रतिसादाद्वारे प्राप्त करू शकतात प्रतिसाद तीन प्रकारचे असतील संज्ञानात्मक भावनिक आणि शारीरिक योग्य वातावरण त्यांना अपेक्षित संकेत देईल उदाहरणार्थ स्वच्छ आणि संघटित कार्यालय ग्राहकांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये समान कार्यक्षमतेची भावना निर्माण करून देतील उच्च दर्जाची कामासंबंधीची उपकरणे ग्राहकांना असे आश्वासित करतील कि सेवाकेंद्रात त्यांच्या समस्यांचे दोषरहित निराकरण होईल त्याचप्रमाणे कार्यक्षम उपकरणाची उपलब्धता हे सेवा प्रदात्याला त्यांचे सेवेचे काम हे अधिक प्रभावीपणे करण्याची संधी उपलब्ध करून देतात भौतिक पुरावे जसे कि खुर्च्यांची उपलब्धता आणि मांडणी हि जागा या संकल्पनेचा अर्थ पूर्ण करतात आणि त्या वातावरणामध्ये ज्या ग्राहकांच्या सेवा प्राप्त करायच्या आहेत त्यांना अश्याप्रकारे सूचित करतात सेवेच्या भौतिक पुराव्या बाबतचे हे संज्ञानात्मक प्रतिसाद आहेत प्रकाशयोजना संगीत सजावट हवेचे तापमान हे सेवा केंद्रातील वातावरण निर्मिती करत असतात ज्यामध्ये सभोवतालचे लखलखीत वातावरण आणि उपकरणे यांच्यामुळे देखील भर पडते त्यामुळे ग्राहक आणि सेवा प्रदात्यांना सकारात्मक मानसिकता प्राप्त होते याच्याच दुसऱ्या बाजूस सेवा केंद्रांमधील वातावरण जर कमी प्रकाशमय असेल ओलसर असेल तर त्या ठिकाणी त्वरीत सेवा प्रदात्याचा नकारात्मक दृष्टिकोन व्यक्त होतो आणि ग्राहकांना कडून देखील नकारात्मक भावनिक प्रतिसाद प्राप्त होतो वरील प्रकारच्या अनुभूती आणि भावना यांच्यामुळे वेदना किंवा अस्वस्थता यासारख्या शारीरिक प्रतिसादांचा उगम होतो भौतिक सुविधांची मांडणी ग्राहकांच्या हालचालीस आणि आरामास दिशा देतात या सर्वांचा सारांश म्हणजे ग्राहक आणि कर्मचारी याना सेवा केंद्रातील सुविधांमुळे सुदृढ आणि आरामदायक वाटते या प्रतिसादामुळे कर्मचाऱ्यांना ग्राहकांकरीताची दोष विरहित सेवा देण्याची संधी मिळते ज्याचा त्यांना अभिमान असू शकतो त्याचप्रमाणे ग्राहक देखील सेवा सुविधेत त्यांच्या प्रक्रियेदरम्यान असणाऱ्या वाटाघाटी करण्यास सक्षम आहेत आणि सक्षम वातावरणात त्यांच्या गरजा पूर्ण करून घेऊ शकतात म्हणूनच हे स्पष्ट आहे की योग्य भौतिक पुरावा सेवा संकल्पना आणि ब्रँड इमेज चा सुसंगतपणा हे घटक ग्राहक आणि सेवा प्रदात्यांकडून सकारात्मक जाणिवा भावना आणि शारीरिक प्रतिसाद प्राप्त करू शकतात ह्यामुळे सेवांचे उत्पादन आणि उपभोग शक्य होतो तसेच ग्राहक आणि संस्थेची उद्दिष्टे देखील पूर्ण होतात भौतिक सुविधांची संरचना आणि देखभाल आपल्याला आतापर्यंत हे लक्षात आलेच आहे कि भौतिक पुरावा हा आपल्या सेवांचाच एक महत्त्वाचा पैलू आहे ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही त्यानुसार आपल्याला आर्किटेक्ट्स इंटिरियर डिझायनर आणि मर्चेंडाइज डिझायनर्स कामाला लावावे लागतील जे आमच्या सेवा संकल्पनेशी सुसंगत अश्या भौतिक वैशिष्ट्यांची रचना करतील ते आपली व्यावसायिक मूल्ये स्वरूप आणि प्रक्रिया त्याची निष्पत्ती व सेवाकेंद्रात ग्राहकांना आलेले अनुभव आपल्यापर्यंत पोहचवू शकतील सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व घटक आपल्या ग्राहकांच्या पसंतीशी जुळले पाहिजे याशिवाय आपण आपल्या ग्राहक वर्गास सामान्यतः सुविधेकडून अपेक्षित असल्यापेक्षा थोडे अधिक प्रदान केले पाहिजे जेट एअरवेजच्या भौतिक पुराव्याचे विविध घटक निळ्या रंगाचे असतात तर किंगफिशर एअरलाइन्ससाठी हे लाल रंगाचे असतात हे तुम्ही लक्षात घेतले असेल हे घटक लोगो आणि व्यवसाईक शीर्षकाशी सुसंगत असावे आणि प्रत्येक एअरलाइन्सने सेवा वितरणाबाबत दिलेले वचन प्रतिबिंबित व्हावे भौतिक पुराव्यांमध्ये आश्चर्य आनंद सुरसता आणि मोहक घटक यांचा समावेश असला पाहिजे यामुळे ग्राहकांनां त्यांच्या अपेक्षांपेक्षा थोडे जास्त असल्याचे समजेल आणि त्यांना आनंद वाटेल भौतिक पुराव्यांचे घटक विशेषत सेवा केंद्राची निर्मिती या खूप खर्चिक असतात आणि मोठ्या प्रमाणावर खर्च केल्याशिवाय त्यांची पुन्हा पुन्हा निर्मिती केली जाऊ शकत नाहीत म्हणूनच प्रथमतःच ते योग्यरित्या कार्यान्वित करावे लागतात कर्मचारी ग्राहक आणि सेवा केंद्रास प्रभावित करण्यासारखे प्रत्येक भौतिक वातावरण याबाबत सेवेचा विस्तृत आराखडा सुनिश्चित करणे आवश्यक आहे त्या सुविधांसाठी पर्यायी संरचनेचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे आणि सुयोग्य अश्या वातावरणाची काळजीपूर्वक अंलबजावणी करणे आवश्यक आहे ग्राहक प्रतिनिधी सेवा कर्मचारी सेवा व्यवस्थापक संबंधित सहयोगी आणि भेट देणाऱ्यांची मते लक्षात घेतली पाहिजेत आणि योग्य संरचना निवडताना यांचे एकमत झाले पाहिजे या सर्व प्रक्रियेमुळे सेवा प्रदाते आणि इतर सहकारी यांचा सहभाग प्राप्त होईल तसेच सुविधेच्या विकासात त्यांचे स्वारस्य निर्माण होईल आणि वेळ गुंतला गेल्याने सेवा व्यवसायाबाबत त्यांच्यामध्ये मालकीची भावना निर्माण होईल वरील पैकी शक्य तितक्या जास्त लोकांना जर सेवा केंद्रातील सर्वात लहान तपशीलांबाबतच्या निर्णयांमध्ये सहभागी करून घेणे आवश्यक आहे जेणेकरून पुन्हा पर्यायांमध्ये बदल करने किंवा पुनःच तेच काम करण्याची गरज टाळून सर्वोत्तम पर्याय निवडला जातो एकदा का सेवा व्यवसाय कार्यान्वित झाला कि पुरेशे लक्ष हे सुविधांच्या देखभालीवर दिले गेले पाहिजे त्यांची योग्य ती निगा राखून त्या सुविधा चालू स्थितीत व नीटनेटके पणाने सांभाळल्या जाणे आवश्यक आहेत न वापरलेल्या काम न करणाऱ्या आणि खराब झालेल्या वस्तू विनाविलंब टाकून त्याजागी नवी उपकरणे बदलली पाहिजेत आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपल्या सेवा केंद्रास भेट देणाऱ्या लोकांना त्वरित आपल्या सेवा सुविधांची सवय होते आपल्या सेवा केंद्रास भेट देणाऱ्या लोकांचे स्वारस्य टिकविण्याकरिता आणि त्यांच्यामध्ये कंपनीचे नूतनीकरण करण्याची भावना निर्माण होण्यासाठी सेवा केंद्राचे आधुनिकीकरण केले पाहिजे आणि ग्राहकांच्या अपेक्षेपेक्षा अधिक ते अद्ययावत केले पाहिजे ग्राहक आपल्या अपेक्षा व्यक्त करण्यापूर्वी ते नंतर काय सुचवू शकतात हे आधीच अंमलात आणणे हे देखील एक आव्हानच आहे यामुळे आपल्या ग्राहकांचे आपल्या संस्थेमध्ये स्वारस्य टिकून राहते व संस्थेला सर्व मान्यता प्राप्त होते सेवा केंद्रातील स्वारस्य पूर्ण घटक हे विशेष आकर्षणाचा विषय बनू शकतात आणि ग्राहक त्याबद्दल इतरांना जाणूनबुजून किंवा अनावधानाने सांगत व्यवसाय आणि सेवांची जाहिरात करत असतात हा पाठ ऐकल्याबद्दल धन्यवाद मला आशा आहे की हे सत्र मदत करत आहे